नमस्कार मागील क्लासमध्ये आपण स्टॅटिक 1 हजार्ड बद्दल चर्चा केली तसेच मिनीमाईज सर्किट मध्ये सुद्धा कशाप्रकारे ग्लिचेस येतात ज्या काही अप्लिकेशन मध्ये त्रासदायक ठरू शकतात असे इशू पाहिले आणि त्याबरोबरच आपण ते हजार्ड म्हणजे स्टॅटिक 1 हजार्ड कसे शोधायचे आणि घालवायचे हे सुद्धा पाहिले तर आजच्या क्लासमध्ये आपण स्टॅटिक 0 आणि डायनॅमिक हजार्ड पाहू तेव्हा या दोन गोष्टी आज आपल्याला पहायच्या आहेत तेव्हा स्टॅटिक 0 हजार्ड साठी आपल्याला पुन्हा स्टॅटिक 1 हजार्ड प्रमाणे समान कंडिशन शोधावी लागेल स्टॅटिक 1 हजार्ड मध्ये तुम्हाला आठवत असेल की आपण बुलियन एक्सप्रेशन A A' 1 असे मिनीमाईज केले होते बुलियन एक्सप्रेशन A A' 1 असे मिनीमाईज केल्यामुळे ते नेहमी 1 राहावे पण A' साठी असलेल्या इन्व्हर्टर मधल्या प्रोपागेशन डिले मुळे आपल्याला निगेटिव्ह ला जाणारी पल्स म्हणजेच ग्लिच उद्भवत होती तर आपण ते कसे शोधायचे आणि घालवायचे ते पाहिले तर आता स्टॅटिक 0 हजार्ड मध्ये काय घडते काही इनपुट च्या कॉम्बिनेशन साठी असलेले बुलियन एक्सप्रेशन आपल्याला A A' असे मिनिमाईज करायचे आहे आणि ज्यात सर्किट संबंधीचे लॉजिक 0 राहिले पाहिजे पण नॉट गेट च्या आउटपुट मध्ये असलेल्या मर्यादित प्रोपागेशन डिले मुळे ग्लिच येते आणि ही ग्लिच पॉझिटिव जाणारी पल्स असते तर हे कसे घडते जर तुम्ही A A' या उदाहरणामध्ये पाहिले तर इनपुट A हे 0 ते 1 असे बदलते आणि त्यामुळे A' 1 ते 0 असे जाते पण इथे इन्व्हर्टर साठी असलेला मर्यादित प्रोपागेशन डिले म्हणजे या नॉट गेट ला 1 ते 0 जाण्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे तो कुठल्याही टी टी एल आधारित किंवा सीमौस आधारित सर्किट साठी मर्यादित प्रोपागेशन डिले आहे इथे हा संबंधित डिले 'τ1' या टाईम ड्युरेशन दर्शवलेला तुम्ही पाहू शकतात तर या अँड गेट साठी हे 0 ते τ1 या टाईम ड्युरेशन मध्ये तुम्ही पाहू शकतात की इथे हे दोन्ही इनपुटस लॉजिक 1 ला आहेत आणि त्यामुळे जेव्हा दोन्ही इनपुटस 1 असतील तर प्रोपागेशन डिले नंतर अँड गेटचे चे आउटपुट लॉजिक 1 होते आणि त्यामुळे ते 1 ला जाते आणि जेव्हा ते 0 होते तेव्हा आउटपुट पण 0 होते आता इथे या टाईम मध्ये हे 1 आहे आणि म्हणून तुम्ही इथे ही प्रोपागेशन डिले मुळे शॉर्ट ड्युरेशन ची पॉझिटिव जाणारी पल्स पाहू शकतात पण तुम्हाला माहित आहे कि अँड गेट च्या या प्रकारच्या रिलेशन साठी नेहमी हे 0 असले पाहिजे पण इथे मर्यादित प्रोपागेशन डिले मुळे असे घडत नाही तेव्हा स्टॅटिक 0 हजार्ड मध्ये आउटपुट नेहमी बुलियन लॉजिक नुसार 0 ला स्थिर राहिले पाहिजे पण विशिष्ट इनपुट कंडिशन साठी ग्लिच उद्भवते आता आपण एक उदाहरण पाहू इथे तुम्हाला आधी पाहिलेला स्टॅटिक 1 हजार्ड च्या उदाहरणासाठीचाच ट्रूथ टेबल प्रॉडक्ट ऑफ सम म्हणजेच पी ओ एस फॉर्ममध्ये रियलायझ करायचा आहे तर आपल्याला काय मिळेल तर इथे आपल्याला Y A C A' B अशा प्रकारचे रिलेशन शिप मिळते आपण हे आधीच पाहिले आहे हे रियलायझ करायला आपल्याकडे A OR C आणि आणिA' OR B तयार झाले आणि आता 2 आउटपुट आपल्याला अँड गेट ला द्यावे लागेल आता आपण B 0 C 0 आणि A ' 0 ते 1' जातो असे इनपुट कॉम्बिनेशन विचारात घेऊ तर सुरुवातीला A '0' आहे त्यामुळे हे सुरुवातीला '1' ला आहे आणि त्यामुळे हे 0 आणि हे 0 आहे म्हणजे ह्या ओर गेटचे आउटपुट 0 आणि ह्या ओर गेटचे आउटपुट 1 आहे पण अँड गेट साठी आउटपुट 1 येण्यासाठी आपल्याला दोन्ही इनपुट 1 पाहिजे आणि त्यामुळे इथे आउटपुट 0 येते आता हे ' 0 ते 1' जाते त्यामुळे या ओर गेट नंतरच्या अँड गेट चे आउटपुट प्रोपागेशन डिले नंतर '1' होते पण हे जोपर्यंत नॉट गेट चे आउटपुट बदलत नाही तोपर्यंतच '1' राहते त्यामुळे प्रोपागेशन डिले नंतर हे आउटपुट '1 ते 0' असे जाते आणि इथे हे प्रोपागेशन डीले तर इथे हे एका प्रोपागेशन डिले नंतर 1 ला जाते आणि इथे हे दोन प्रोपागेशन डिले नंतर 1 ला जाते जर आपण τ1 आणि τ2 सारखेच घेतले तर तर इथे एका प्रोपागेशन डिले साठी दोन्ही इनपुट जर 1 असतील तर आउटपुट पण 1 असे येते आणि त्यामुळेच सर्किट मध्ये ग्लिच उद्भवते इनपुटच्या इतर कॉम्बिनेशन साठी हे उद्भवणार नाही जे आपण मागच्या क्लासमध्ये ही पाहिले की ग्लिच फक्त काही कॉम्बिनेशन व कंडीशन साठीच येते आता स्टॅटिक 0 हजार्ड कसा शोधायचा तर स्टॅटिक 0 हजार्ड चा शोध स्टॅटिक 1 हजार्ड प्रमाणेच करावा लागतो तेव्हा इथे के मॅप मधून '0' आउटपुट सोबतच्या दोन लॉजिकली एडजसंट सेल ज्या कॉमन सम टर्मणे समाविष्ट केलेल्या नाहीत स्टॅटिक 1 हजार्ड मध्ये हे'1' आउटपुट सोबतच्या दोन लॉजिकली एडजसंट सेल ज्या कॉमन प्रॉडक्ट टर्म ने समाविष्ट केलेल्या नव्हत्या तेव्हा या केसमध्ये आपल्याला आउटपुट '0' असलेले आणि आत्ताच एक्सप्रेशन मध्ये पाहिल्याप्रमाणे कॉमन सम टर्मणे जे समाविष्ट केलेले नाही तेव्हा के मॅप मधून आपण हे शोधू शकतो आणि जर तुम्ही बुलियन एक्सप्रेशन पाहिले तर हे A A' असे मिनीमाईज होते इथे व्हेरिएबल A आणि त्याचा कॉम्प्लिमेंट हे एका विशिष्ट इनपुट कॉम्बिनेशन साठी एकत्र अँड गेट ला जोडले आहे तेव्हा आपल्याला एक्सप्रेशन ला जायची गरज नाही फक्त के मॅप मध्ये पाहून ग्रुपिंग करून एक्सप्रेशन तयार करता येते आणि स्टॅटिक 0 हजार्ड ची उपस्थिती शोधता येते आता आपण हे उदाहरण पाहू तर या उदाहरणांमध्ये तुम्हाला कुठे '0' दिसतो आहे तर Y A B' B C हे ऑप्टिमाइझ एक्सप्रेशन आहे हे दोन '0' आणि हे दोन '0' चा ग्रुप करू शकतो आणि आपल्याला A B' ही एक टर्म आणि B C ही दुसरी टर्म मिळत आहे आणि या दोन टर्म अँड केल्यानंतर Y A B' B C असे एक्सप्रेशन मिळते तर इथे स्टॅटिक 0 हजार्ड मुळे ग्लिच येणे संभवनीय आहे कारण हा '0' आणि हा '0 ' लॉजिकली एडजसंट आहे आणि कुठल्याही कॉमन सम टर्मणे समाविष्ट केलेले नाही जेव्हा A 0 C 0 असेल तेव्हा ग्लिच उद्भवते तर या दोन केसेस आहेत जेव्हा A 0 C 0 आणि B मध्ये '0 ते 1' असा बदल होतो त्यावेळी आपण या उदाहरणात चर्चा केल्याप्रमाणे ग्लिच उद्भवते जर तुम्ही या दुसऱ्या ट्रूथ टेबल मध्ये पाहिले तर स्टॅटिक 1 हजार्ड प्रमाणेच पहा तर इथे आपल्याला '1' च्या ऐवजी '0' चे ग्रुप करायचे आहेत तर हा एक ग्रुप आणि हा दुसरा ग्रुप हे ग्रुप B C आणि B' C' अशा टर्म देतात आणि शेवटी या दोन टर्म पी ओ एस रिप्रेझेंटेशन Y B C B' C' असे देतात आता आपल्याला हे दोन लॉजिकली एडजसंट '0' पण हे या कॉमन सम टर्मणे ने समाविष्ट केले आहे आणि हे 0's लॉजिकली एडजसंट नाहीत त्यामुळे कॉमन सम टर्मणे ने समाविष्ट करण्याची गरज नाही तर इथे काही हजार्ड नाही म्हणजेच कुठलाही स्टॅटिक 0 हजार्ड नाही तेव्हा आपण या ट्रूथ टेबल चे रूपांतर केमॅप मध्ये करू आता आपण चार व्हेरिएबल चे उदाहरण पाहू या उदाहरणात ट्रूथ टेबल मध्ये तुम्ही 0's आणि 1's ची सांगितल्याप्रमाणे उपस्थिती पाहू शकतात व ऑप्टिमाइझ एक्सप्रेशन मिळविण्यासाठी 0's चा मोठा ग्रुप बनवण्याचा प्रयत्न करू तेव्हा हा एक ग्रुप A C अशी टर्म देतो नंतर या ग्रुप मधले हे चार 0's C D' अशी टर्म देतात आणि हे हे दोन 0's व हे दोन0's आणि हे दोन 0's या चारच्या ग्रुपचा पार्ट आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये हे 0 0 आहेत आणि म्हणून आपल्याला B C' अशी तिसरी टर्म मिळते जी हे सगळे 0's समाविष्ट करते आणि शेवटी Y A C C D' B C' हे ऑप्टिमाइझ एक्सप्रेशन मिळते तर इथे आपल्याला हे बघायचे आहे की लॉजिकली एडजसंट 0's कॉमन सम टर्मणे समाविष्ट केले आहेत की नाही हे लॉजिकली एडजसंट 0's कॉमन सम टर्मणे समाविष्ट केले आहेत पण इथे ही लॉजिकली एडजसंट 1 0 ची जोडी कॉमन सम टर्मणे समाविष्ट केलेली नाही आणि त्यामुळे काही विशिष्ट इनपुट कॉम्बिनेशन साठी ग्लिच येत आहे तर इथे ग्लिच उद्भवण्याची ही एकच शक्यता आहे का नाही इथे अजून ही एक गोष्ट तुम्ही पाहू शकतात इथे हे लॉजिकली एडजसंट आहे पण ते कुठल्याही कॉमन सम टर्मणे समाविष्ट केलेले नाही आणि त्यामुळे पण ग्लिच उद्भवू शकते म्हणजेच या उदाहरणांमध्ये ही पण ग्लिच उद्भवण्यासाठी दुसरी शक्यता आहे इथे ही अजून एक ग्लिच उद्भवण्याची शक्यता दिसत आहे जर तुम्ही हा झिरो आणि हा झिरो पहा हे दोन्ही लॉजिकली एडजसंट आहेत आणि इथे कॉमन टर्म नाही म्हणजेच कॉमन सम टर्मणे समाविष्ट केलेली नाही आणि त्यामुळे सुद्धा ग्लिच येऊ शकते आता या कॉम्बिनेशन मध्ये काय शक्यता आहेत इथे तुम्हाला दिसत आहे की या दोन्ही मध्ये A 0 B0 D 1 आणि C '0 ते 1' असे बदलत आहे तेव्हा या केस मध्ये A B D 0 0 1 आणि C '0 ते 1' असे बदलत आहे त्यामुळे जेव्हा हे लॉजिक 0 ला असताना ग्लिच पॉझिटिव जाणारी पल्स येते जर तुम्ही हे एक्सप्रेशन मध्ये वापरले तर काय घडते ते पहा तर A 0 तेव्हा हा '0' नंतर B 0 तेव्हा हा '0' आणि D 1 तेव्हा हा '1' D 0 म्हणजेच D' 1 आपल्याला काय मिळाले तर C आणि C आणि C' म्हणजेच C C' येते व्हेरिएबल आणि त्याचे कॉम्प्लिमेंट आणि यामुळे इथे इनपुट C हे ' 0 ते 1' जाताना ग्लिच येण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या केसेस साठी पण हे तपासू शकतात तर इथे या केसमध्ये A 1 B 0 आणि D 1 D 1 या दोघांमध्ये आहे तेव्हा A 1 B0 D 1 आणि C '0 ते 1' असे बदलत आहे इनपुट C हे ' 0 ते 1' जाताना ग्लिच येते आता शेवटची तिसरी केस यामध्ये A 0 B 0 D 0 C हे ' 0 ते 1' जाताना ग्लिच येते अशाप्रकारे आपण 3 शक्यता मुळे ग्लिचेस येऊ शकतात आणि या रियलायझेशन मध्ये स्टॅटिक 0 हजार्ड आहे आत्ता आपण हजार्ड शोधले आहेत पण आपल्याला ते हजार्ड काढून टाकायचे आहे आणि पुन्हा आपण स्टॅटिक 1 हजार्ड साठी वापरलेले लॉजिक वापरणार आहोत तर हजार्ड होण्यामागचे जे कारण आहे ते कारण यायलाच नको असे आपल्याला करायचे आहे आणि त्यासाठी आपण सरळपणे लॉजिकली एडजसंट '0' एका कॉमन सम टर्म मध्ये समाविष्ट करू तेव्हा मागच्या या उदाहरणांमध्ये आपण हे दोन 0's पाहतो आहोत ते आपण कॉमन सम टर्मणे समाविष्ट करू तर आता आपण सुरुवात केलेल्या उदाहरणांमध्ये सर्किट मध्ये ही सम टर्म A C आणि ही दुसरी सम टर्म A' B तर आज आपण या उदाहरणा सोबत सुरुवात केली होती तेव्हा आपण पटकन मागे जाऊ हे त्याचे सर्किट बरोबर आणि इथे ग्लिच येण्याची शक्यता आपण पहिली तर आपल्याला आता हे हजार्ड काढून टाकायचे आहे तर इथे या दोन टर्म आहेत आणि आणि इथे कॉमन टर्म आहे तेव्हा आपण याचा ग्रुप बनवू आणि आपल्याला B C टर्म असे मिळाले आता आपल्याला Y A C A' B B C असे एक्सप्रेशन मिळते तर ही टर्म बनवल्यामुळे खरेतर ही टर्म ऑप्टिमाइझ एक्सप्रेशन च्या दृष्टीने निरर्थक आहे पण त्यामुळे आपली स्टॅटिक 0 हजार्ड ची समस्या सुटते आपले सर्किट कसे बदलते तर हा B C इथे येतो आणि जेव्हा B C 0 हे दोन 0 आहेत त्यामुळे आउटपुट 0 आहे आणि हे ह्या अँड गेटचे चे एक इनपुट आहे आणि म्हणून जर हे 0 असेल तर आउटपुट नेहमी 0 असेल जरी A '0 ते 1' जाताना काही ही बदल झाला तरी ते शेवटी आउटपुटमध्ये येत नाही म्हणजेच स्टॅटिक 1 हजार्ड प्रमाणे जसा तिसरा अँड गेट वापरला तसेच इथे हे और गेट वापरावा लागतो हे पी ओ एस चे रिप्रेझेन्टेशन समान आहे आता आपण चार व्हेरिएबल चे दुसरे उदाहरण पाहू आणि तिथे 3 ग्लिचेस आहेत ज्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि म्हणून या केस मध्ये आपल्याला काय शोधायचे आहे तर इथे आपल्याला असे दिसते की हे दोन 0 आणि हे दोन 0 आपण यांचा एक मोठा ग्रुप बनवू शकतो नाहीतर ही एक टर्म ही दुसरी टर्म आणि ही एक कॉमन सम टर्म मिळेल तर आता इथे आपल्याला तीन लिटरल्स असलेल्या अशा दोन टर्म हव्या आहेत पण आपल्याला माहित आहे की जर आपल्याकडे चारचा मोठा ग्रुप असेल तर खात्रीने हे दोन आणि हे दोन एडजसंट 0's एकाच कॉमन सम टर्मणे समाविष्ट होतात आणि त्यासाठी आपल्याकडे काय आहे तर इथे B '0' सोबत स्थिरआहे D '1' सोबत स्थिरआहे त्यामुळे B D' ही पाहिजे असलेली टर्म मिळते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे 0 आणि हे 0 तेव्हा हे दोन 0's सुद्धा आपण एका कॉमन सम टर्म मध्ये घेऊ तर एक पर्याय असा आहे पण पुन्हा इथे 3 लिटरल्स लागतात म्हणजेच लिटरल कॉस्ट वाढते आणि हे टाळण्यासाठी आपण हा इन्व्हर्टर दोन व्हेरिएबल सोबत मोठा ग्रुप करू म्हणजेच आपल्याला A B असे मिळते आणि A व B या चार 0's साठी स्थिर राहते आणि आपल्याला हे Y A C C D' B C' B D' A B एक्सप्रेशन मिळते आणि या सगळ्यामुळे सर्किट मधले स्टॅटिक 0 हजार्ड चे तीनही केसेस टाळता येतात आत्तापर्यंत आपण स्टॅटिक 0 हजार्ड आणि स्टॅटिक 1 हजार्ड अँड ऑर ऑर अँड प्रकारचे टू लेव्हलचे सर्किट पाहिले आपण फक्त टू लेव्हल सर्किट बद्दल बोलत आहोत कारण आपण ते आधीच पाहिले आहे त्याऐवजी जर आपण नांड नांड किंवा नॉर नॉर हे टू लेव्हलचे सर्किट रियलायझेशन साठी वापरले तर काय होईल याबद्दल आपल्याला उत्सुक्ता पण आहे आता आपण पटकन हे उदाहरण पाहू जर हे A' C A B रियलायझेशन आहे हे टू लेव्हलचे रियलायझेशन नांड गेट वापरून मिळाले आहे तेव्हा इथे हे दोन नांड गेट आहे आणि शेवटी हा तिसरा नांड गेट आहे जो या मागच्या दोन नांड गेटचे आउटपुट एकत्र करतो दुसऱ्या आठवड्यात अशा प्रकारचे सर्किट कसे काढायचे हे आपण पाहिलेच आहे इथे आपण डी मॉर्गन थेरम De Morgan's theorem अँड ऑर वर वापरून नांड नांड या प्रकारचे सर्किट मिळवले आहे तर या केस मध्ये काय घडते ते आपण आधी पाहिले आहे तेव्हा आता इथून सुरू करू तर जेव्हा B आणि C 1 असतील तेव्हा आपल्याला A A' अशा प्रकारचे रीलेशन शिप मिळते आणि तुम्हाला माहितीच आहे अशावेळी ग्लिच संभवनीय आहे जेव्हा A '1 ते 0' जातो त्यावेळी ग्लिच उद्भवू शकते तर इथे काय घडते हे आपण आधी पाहिलेले अँड ऑर चे नांड नांड सर्किट आहे तर या केस मध्ये सुरुवातीला आपण B 1 C 1 A 1 असे विचारात घेऊ आता इथे A 1 आहे म्हणजेच नॉट गेट चे आउटपुट '0' आहे तेव्हा संबंधित नांड गेट चे आउटपुट काय असतील ते पाहू तर इथे हे 0 1 म्हणजे आउटपुट 1 तसेच इथे हे 1 1 म्हणजे आउटपुट 0 आणि शेवटी हे 0 1 म्हणजेच आउटपुट '1' येते इथे ही गोष्ट तुम्ही पाहू शकतात की या टाईम पॉइंटला नांड गेट इनपुट A चे 1 ते 0 असे ट्रान्झिशन करतो म्हणजेच हा एका डिले नंतर 1 चा 0 होतो पण इथे हे 0 ते 1 आहे आणि तुम्ही इथे ते पाहू शकतात की हा 0 ते 1 एका प्रोपागेशन डिले नंतर होतो म्हणजेच जेव्हा हा 1 होतो तो ताबडतोब 0 ला जात नाही कारण इनपुट 2 हे नॉट गेट च्या प्रोपागेशन डिले मुळे उशिरा येते आणि या नॉट गेट च्या मुळे हे दोन्ही ही इनपुट 1 होतात म्हणजेच हा 1 आणि हा पण 1 आणि त्यामुळे आउटपुट सर्व प्रोपागेशन डिले मुळे या वेळा करता 0 राहते आणि हीच ग्लिच येते तेव्हा आपल्याला पुन्हा त्याच प्रकारची ग्लिच मिळते जी आपण आधीच्या रिलेशन साठी पाहिली तर आता हे कसे काढायचे हे काढण्यासाठी हा B आणि B C '1' आहे हे आपण आधी पाहिले तर आपण हा एक अँड गेट विचारात घेऊन जो या और गेटचे चे तिसरे इनपुट देतो त्याच प्रमाणे आपल्याला इथे पण एक नांड गेट B आणि C या इनपुट सोबत याचे आउटपुट इथे तिसरे होईल त्याचप्रमाणे आपण पी ओ एस च्या रियलायझेशन साठी नॉर नॉर घ्यावे लागेल आणि तिथे आपल्याला B 0 व C 0 या लॉजिक व्हॅल्यू घेऊन करावे लागेल आणि तेव्हा A '0 ते 1' असा जातो तरी इथे A '0 ते 1' असा जातो आणि A' प्रोपागेशन डिले सोबत '1 ते 0' असा जातो त्यामुळे काही क्षणांसाठी हे दोन्ही '1' होतात तेव्हा नॉर गेट साठी '1' हे फॉर्सिंग इनपुट आहे त्यावेळी हे '0' आणि आणि हे पण '0' म्हणजेच 0 0 त्यामुळे आउटपुट 1 होते तेव्हा इथे तुम्ही नोंद करून ठेवा की आपण नांड नांड किंवा नॉर नॉर किंवा त्यासंबंधित अँड और किंवा और अँड जरी केले तरी रिझल्ट सारखाच राहतो आणि तेच आपल्याला काढून टाकायचे आहे अजून असे पण पहा जर आपण या पाथ मध्ये डिले इंट्रोड्युस केला जो या डिले प्रमाणे आहे तर हे इथून निघू शकते त्याचप्रमाणे तुम्हाला माहित असलेला बफर जो याच डिले चा वेळ देऊ शकतो असा जोडला बर पण इथे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की डिले योग्य प्रमाणात दिला जात आहे नाहीतर इथे त्याची मदत होणार नाही तेव्हा हे काढून टाकण्यासाठी हीच योग्य पद्धत आहे पण अशा डिले एड करूनही आपण हे काढू शकतो आता आपण डायनामिक हजार्ड ची चर्चा करू तर डायनामिक हजार्ड मध्ये एकापेक्षा जास्त ट्रान्झिशन संभाव्य आहेत जर या सर्किट मध्ये एकच ट्रान्झिशन 0 ते 1 किंवा 1 ते 0 अपेक्षित असेल पण इथे एकापेक्षा जास्त ट्रान्झिशन होतात यालाच डायनामिक हजार्ड म्हणतात तर उजव्या बाजूला हे दाखवलेले अशा प्रकारचे फरक होत असतात आणि इथे तुम्ही पाहू शकतात की या कारणामुळे ह्या एका इनपुट व्हेरिएबलला आउटपुट साठी तीन किंवा त्यापेक्षा जास्त पाथ आहेत तसेच आपण पाहिले की लेव्हल्स ची संख्या दोन आहे पण इथे तीन किंवा त्यापेक्षा जास्त लेव्हल्स चे होऊ शकते आणि इथे तुम्ही A A' A किंवा A A A'अशा प्रकारचे रिलेशन पाहू शकता ज्यामध्ये मुळातच स्टॅटिक 1 आणि स्टॅटिक 0 रिलेशन उद्भवू शकते आणि हेच डायनामिक हजार्ड चे कारण इथे दिसत आहे आता आपण हे एक उदाहरण पाहू हे Y A C B ' आहे इथे असे दिसते आहे की जेव्हा A 1 B 1 D 1 या परिस्थितीत C C' C ही स्थिती उद्भवणे संभवनीय आहे हे फक्त एक उदाहरण आहे तर तेव्हा काय घडते तुम्ही या डायग्राम मध्ये पाहू शकतात की ही व्हॅल्यू दुसऱ्या इनपुट ची आहे आणि C मध्ये बदल होत आहे तेव्हा इथे Y 1 Y 2 Y 3 Y 4 आणि Y हे आउटपुट दाखवले आहेत जेव्हा C '1 ते 0' असे बदलते आणि त्यामुळे आउटपुट Y1 हे '0 ते 1' असे जाते कारण D 1 आहे आणि नंतर ते एका प्रोपागेशन डिले नंतर 1 ला जाते आता Y2 चे काय होते Y2 हा अँड गेट आहे जर इन्पुट 1 ते 0 असे बदलत असेल तेव्हा आउटपुट 0 होते कारण C0 आधी आउटपुट 0 होते कारण A1 आणि यामुळे Y2 सुद्धा एका प्रोपागेशन डिले नंतर 0 होतो इथे आपण सारखीच लॉजिक फॅमिली आणि सारखाच प्रोपागेशन डिले विचारात घेत आहोत आता Y3 चे काय होते Y3 हे B 1 आणि Y1 चे अँड गेट चे आउटपुट आहे त्यामुळे जेव्हा हे दोन्ही 1 असतील तेव्हा आउटपुट 1 होते तर हे दोन्ही 1 आहेत Y1 1 आणि B1 आधीच आहे त्यामुळे इथे हा 1 ला जातो म्हणजेच हा अँड गेट एकचा प्रोपागेशन डिले घेत आहे आणि इथे Y3 '1' होत आहे आता Y4 चे काय होते Y4 हे Y2 आणि Y3 जोडलेल्या ऑर गेट चे आउटपुट आहे आणि त्यामुळे दोघांपैकी कुठलेही एक इनपुट 1 असेल तर आउटपुट 1 येईल तर आपण Y4 बद्दल बोलत आहोत जर आपल्याला Y4 पाहायचे असेल तर Y2 आणि Y3 पहावे लागेल दोघांपैकी कुठलेही एक इनपुट 1 असेल तर आउटपुट 1 येईल तुम्हाला इथे दिसते आहे की Y2 इथे एक आहे आणि इथे ते 0 होत आहे म्हणजेच एका प्रोपागेशन डिले नंतर ते 0 होईल आणि Y3 इथे 1 होत आहे म्हणजेच ते पण एका प्रोपागेशन डिले नंतर 1 होईल शेवटी Y हे आउटपुट Y1 आणि Y4 अँड गेट ला जोडल्यावर मिळते तर हे Y1 आणि Y4 हे दोन्ही पण 1 असले पाहिजेत Y4 1 आहे तर हा एक याला एका प्रोपागेशन डिले नंतर 1 करतो आणि त्यानंतर इथे Y4 '0' ला येत आहे आणि पुन्हा '1' ला जात आहे इथे Y4 '1' झाले आहे आणि त्यामुळे Y हे असे दिसते आणि जर तुम्ही त्यासंबंधित चे लॉजिक पाहिले तर तुम्हाला C C' C' असे मिळते म्हणजेच C C' C' C' आणि त्यामुळे जेव्हा C '1 ते 0' असा जातो तेव्हा आउटपुट '0 ते 1' असे गेले पाहिजे पण इथे आउटपुट '0 ते 1' असे जाऊन पुन्हा 0 ला येते आणि नंतर परत 1 होते म्हणजेच एका ट्रान्झिशन ऐवजी इथे जास्त ट्रान्झिशन होतात आणि यालाच डायनामिक हजार्ड असे म्हणतात आणि आपल्याला हे काढायचे आहे हे स्टॅटिक 0 किंवा स्टॅटिक 1 हजार्ड पेक्षा अवघड आहे आपल्याला इथे स्टॅटिक 1 हजार्ड दिसत आहे कारण C C' या प्रकारचे रिलेशनशिप आहे आणि हे आपल्याला काढायचे आहे आपण आधीच पाहिले आहे की हे A 1 B 1 असताना घडत आहे आणि म्हणून आपण एक जास्तीची निरर्थक असलेली A B अशी टर्म ऍड करू तेव्हा A B ही टर्म इथे अशी समांतर जोडली जाईल आणि आपल्याला Y A C' A ' असे एक्सप्रेशन मिळते आणि त्यानंतर आपल्याला असे दिसते की जेव्हा A B D 1 असेल त्यावेळी हा एक आणि A B 1 त्यामुळे 1 CD' असे मिळते म्हणजे आपल्याला फक्त C' असे मिळते आणि त्यामुळे एकच ट्रान्झिशन होते

यासोबतच आपण आजच्या क्लासची चर्चा थांबवू आज आपण काय चर्चा केली त्याचा पटकन सारांश पाहू स्टॅटिक 0 हजार्ड मध्ये आउटपुट 0 वर स्थिर राहिले पाहिजे पण काही इनपुट कॉम्बिनेशन साठी ग्लिच उद्भवते स्टॅटिक 0 हजार्ड के मॅप वरून किंवा बुलियन एक्सप्रेशन पाहून शोधता येतात स्टॅटिक 0 हजार्ड हे जास्तीची सम टर्म चा समावेश करून किंवा योग्य प्रमाणात डिले देऊन टाळता येतात डायनामिक हजार्ड मध्ये एकापेक्षा जास्त ट्रान्झिशन उद्भव शकतात आणि त्यासाठी 3 किंवा त्यापेक्षा जास्त लेव्हलचे सर्किट लागतात आणि जर मुळ चे इम्पलिसित स्टॅटिक 0 आणि स्टॅटिक 1 हजार्ड ओळखले आणि ओळखून जर काढून टाकले तर आपण डायनॅमिक हजार्ड टाळू शकतो